व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणन असे आपण या विपणनावरील सत्राला सुरु करूया आपण धडा क्रमांक 18 पाहूया जो सेवा गुणवत्ता भाग 2 च्या बाबतीत आहे म्हणून येथे आपण सेवेच्या गुणवत्तेचे गॅप मॉडेल सेवेच्या गुणवत्तेचे परिमाण आणि सेवा गुणवत्ता कशी मोजली जाऊ शकते ते पाहणार आहोत तर प्रथम आपण सेवा गुणवत्तेचे गॅप मॉडेल पाहूया आता परशुरामन बेरी आणि जेठमल यांनी 1985 मध्ये सेवा गुणवत्तेच्या अंतर मॉडेलबद्दल लिहिले होते म्हणून येथे आपण पाहता की अंतर 1 अंतर 2 अंतर 3 अंतर 4 आणि अंतर 5 सारखे विविध अंतर आहेत तर पहिले अंतर ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा आणि ग्राहकांच्या गरजांची व्यवस्थापनाची धारणा यांच्यामध्ये आहे म्हणजे ग्राहकांच्या काही गरजा आणि अपेक्षा असतात पण ते जे व्यवस्थापन करतात ते ग्राहकांच्या गरजांपेक्षा आणि अपेक्षांपेक्षा थोडे वेगळे काहीतरी करतात आणि म्हणून या 2 मध्ये फरक आहे आणि यामुळेच अंतर 1 निर्माण होते किंवा यालाच आवश्यकता अंतर असे म्हणतात तर या पुढे व्यवस्थापनाच्या ग्राहकांच्या आवश्यकतांबद्दल काही निश्चित धारणा आहेत आणि तेथे सेवा डिझाइन आणि वितरण वैशिष्ट्ये आहेत म्हणून व्यवस्थापनाचे जे काही धारणा असतील ते त्या प्रमाणे सेवेच्या डिझाइन आणि वितरण वैशिष्ट्ये तयार करतात आता व्यवस्थापनाच्या धारणेमध्ये व वितरण तपशिलामध्ये थोडे अंतर असू शकते तर आवश्यकतांची धारणा आणि वितरण वैशिष्ट्यांमधील अंतर याला अंतर 2 किंवा डिझाइन अंतर म्हणतात मग आपण अंतर 3 वर पाहूया तर येथे व्यवस्थापनाने लिहून दिलेल्या काही सेवेचे डिझाईन आणि वितरण तपशील दिले आहेत आणि हे तपशील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळविले आहेत परंतु सेवा प्रत्यक्ष वितरण वैशिष्ट्यांशी सुसंगत नाही म्हणून त्याला अनुरूपता अंतर किंवा तिसरे अंतर असे म्हणतात मग आपल्याकडे अंतर 4 आहे जे संप्रेषण अंतर आहे म्हणून येथे आपण पाहतो की येथे सेवेबद्दल ग्राहकांची काही धारणा आहे व ग्राहक जेव्हा वितरणाचे अनुभव व तपशिलाची माहिती घेतात तेव्हा या ग्राहकांच्या काही धारणा बनतात आणि जेव्हा कंपनी सेवा वितरण आणि तपशीलांविषयी संप्रेषण करते तेव्हासुद्धा अशाच प्रकारच्या काही धारणा कंपनीच्यासुद्धा बनतात त्यामुळे कंपनी सेवा किंवा वितरण याविषयी काही जाहिरात किंवा संप्रेषण करते आणि हे प्रत्यक्ष वितरण आणि वैशिष्ट्यांसाठीच्या रचनेपेक्षा वेगळे आहेत आता येथे प्रत्यक्ष वितरणापेक्षा वेगळे संप्रेषण केले जाते म्हणूनच त्याला संप्रेषण अंतर म्हणतात तर याला अंतर 2 म्हणतात अंतर 4 म्हणजे संप्रेषण अंतर होय मग आपल्याकडे सेवेच्या धारणा आहेत आणि सेवेच्या त्या धारणा आणि ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा यात एक मोठे अंतर आहे यालाच समाधान अंतर म्हणतात याचा अर्थ असा की ग्राहकाला सेवेबद्दल काहीतरी माहिती होती व त्याला जे वाटत होते त्यापेक्षा वेगळी सेवा त्यास वितरीत केली गेली व त्यालाच समाधानाचे अंतर म्हणतात त्यामुळे गरजा आणि धारणा वेगळ्या आहेत आणि यामुळेच अंतर 5 निर्माण होते त्याचप्रमाणे कंपनीचे सेवेच्या बाबतीतले संप्रेषण हे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षांपेक्षा वेगळा आहे ठीक आहे किंवा इतर बाबतीत सांगायच झाल तर कंपनीचे सेवेबद्दलचे संप्रेषण ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा वाढवते आणि ग्राहकांच्या या गरजा किंवा अपेक्षा सेवेच्या ग्राहकांच्या धारणेपेक्षा वेगळ्या असतात आणि यालाच समाधान अंतर म्हणतात आता अंतर 5 हे सर्वात महत्वाचे अंतर आहे कारण ते थेट ग्राहकांना मिळणाऱ्या समाधानाशी जोडलेले आहे जेव्हा सेवा दिल्या जातील किंवा ग्राहकाला दिल्या जातील तर कंपनीला या 5 अंतरांकडे पहावे लागेल आणि हे अंतर कमी करावे लागेल परंतु सर्वात महत्वाचे अंतर म्हणजे समाधान अंतर जे कंपनीने भरणे आवश्यक आहे तर प्राध्यापक परशुरामन बेरी आणि जेठमल यांनी 1985 मध्ये सेवा गुणवत्तेचे गॅप मॉडेल प्रकाशित केले होते या मॉडेलनुसार 5 अंतरांमुळे ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता खराब होते उत्कृष्ट गुणवत्ता प्रदान करण्यासाठी अंतर संपवने आवश्यक आहे आता आपण वेगवेगळ्या अंतरांवर अधिक तपशीलवारपणे चर्चा करूया तर आपण पहिल्या अंतरावर येऊया जे आवश्यकतेचे अंतर आहे आता हे अंतर ग्राहकांच्या गरजांबाबतीत व्यवस्थापनाच्या अज्ञानामुळे आहे त्यामुळे ग्राहकांच्या काही खूप जवळच्या आवश्यकता असतात ज्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करते आणि त्यांना वाटते की ग्राहकांच्या काही आवश्यकता असतात ज्या ग्राहकांच्या वास्तविक गरजांपेक्षा वेगळ्या असतात तर खालील पावले उचलून हे अंतर भरून काढता येईल प्रथम पाऊल म्हणजे पुरेसे विपणन संशोधन करणे होय यामध्ये अंतर्ज्ञान किंवा विश्वासाच्या भावनेवर व्यवस्थापनाचे निर्णय घेण्याऐवजी ग्राहकांच्या आवश्यकतेबद्दल पुरेसे बाजार संशोधन करणे आणि सेवेचे डिझाइन करणे आणि वितरणात निष्कर्ष समाविष्ट करणे यांचा समावेश आहे ग्राहकांना आपल्या सेवेकडून काय अपेक्षा आहे या बद्दलच्या आपल्या विश्वासाऐवजी व्यवस्थापनाने पुरेसे बाजार संशोधन करणे पुढील मुद्दा म्हणजे पुरेसा ऊर्ध्वगामी संवाद आहे तर यामध्ये ग्राहक आणि व्यवस्थापन यांच्यातील पुरेसे थेट संवाद अशा घटकांचा समावेश आहे ग्राहक आणि सेवा कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे संवाद आणि ग्राहकांच्या आवश्यकतांबाबत सेवा कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये पुरेसा संवाद अशा घटकांचाही येथे समावेश आहे ग्राहकांच्या संबंधांवर पुरेसे लक्ष केंद्रित करणे हा गरजांमधील अंतर कमी करण्याचा तिसरा मार्ग आहे यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो जसे की बाजाराचे योग्य विभाजन करणे आणि लक्षित विभागाचे काळजीपूर्वक विपणन करणे ग्राहकांशी संवाद साधताना त्यांच्या सोबत आपले अल्पकालीन व्यवहार होणार आहे असे समजण्याऐवजी असे गृहीत धरणे की ग्राहकांसोबत आपले दीर्घकालीन व्यवहार होणार आहेत नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याऐवजी सध्याच्याच ग्राहकांना समजून घेण्यावर व त्यांनाच सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे तर नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याऐवजी सध्याच्याच ग्राहकांना समजून घेण्यावर व त्यांनाच सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे कारण नवीन ग्राहक घेण्यापेक्षा सध्याच्या ग्राहकांना सेवा देणे स्वस्त आणि अधिक फायदेशीर आहे त्यामुळे नवीन ग्राहक मिळवण्यासाठी खूप गुंतवणूकीची आवश्यकता असते तर सध्याच्या ग्राहकांना सेवा देणे खूप स्वस्त करता येते आणि ग्राहकांना समाधानी आणि आनंदी ठेवता येते जेणेकरून ते इतरांनाही सेवेबद्दल सांगतील आणि बरेच लोक सेवा खरेदी करू लागतील पुरेशी सेवा पुनर्प्राप्ती म्हणजे दोषपूर्ण सेवा वितरणामुळे ग्राहक असमाधानी आहे हे समजून घेण्याची प्रक्रिया होय दुःखी ग्राहकाला योग्य सेवा देणे सेवा वितरणासाठी योग्य मार्ग स्वीकारणे आणि भविष्यातील सेवा वितरणामध्ये योग्य मार्गांचा समावेश करणे गरजेचे आहे त्यामुळे पुरेसे बाजार संशोधन अभिमुखता पुरेसे ऊर्ध्वगामी संवाद पुरेसे लक्ष आणि ग्राहक संबंध आणि पुरेशी सेवा पुनर्प्राप्ती याद्वारे आवश्यकतेची अंतर कमी केले जाऊ शकते पुढे आपण दुसऱ्या अंतरावर जाऊया हे चुकीच्या सेवा रचना ९service design तयार करणे आणि असमाधानकारक सेवा मानकांचा समावेश करणे याबद्दल आहे हे अंतर खालील पद्धतीने भरले जाऊ शकते योग्य सेवा डिझाईन तर यामध्ये व्यवस्थित सेवा डिझाईन प्रक्रियेचा समावेश आहे ज्यामुळे वितरण स्पष्ट होते आणि रचना आणि सेवांना ग्राहकांच्या मनात सेवेच्या स्थितीशी जोडले जाते ग्राहकांद्वारे चालवलेल्या मानकांचा समावेश करणे यामध्ये आपल्या ग्राहकांकडून प्रत्येक क्षणी म्हणजेच सत्याच्या क्षणी सेवा वितरणाची मानके प्राप्त करण्याच्या प्रक्रियाचा समावेश आहे कंपनीने या सेवा मानकांचे पालन केले पाहिजे आणि ग्राहक विशिष्ट पातळीपेक्षा खाली येणार नाहीत याची खात्री कंपनीने केली पाहिजे योग्य सर्व्हिसस्केप आणि भौतिक पुरावे यामध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य रचना करणे आणि आरामदायक सर्व्हिसस्केप तयार करणे अशा घटकांचा समावेश आहे आणि सेवांचे उत्पादन आणि उपभोगातील सेवा कर्मचारी यांच्यावर लक्ष देणे सर्व्हिसस्केपची पुरेशी देखभाल करणे व ती अद्ययावत करणे आणि ग्राहकांच्या अपेक्षांच्या अनुषंगाने सर्व्हिसस्केपचे भौतिक पुराव्यानुसार व्यापारीकरण करणे व ती विकसित करणे अशा घटकांचा समावेश येते होतो त्यामुळे सर्व ठिकाणी व्यवस्थापन हे ग्राहकांच्या गरजा व त्यांच्या अपेक्षांच्या बाबतीत काय विचार करतात हे जाणून घ्यावे लागेल व त्याचे अचूक सेवा तपशीलांमध्ये रुपांतर करावे लागेल जेणेकरून ग्राहकांच्या गरजा सहजतेणे पूर्ण करता येतील तिसरे आहे अनुरूपतेचे अंतर हे अंतर सेवा कर्मचाऱ्यांविषयी आहे जे स्थापित मानके आणि कार्यपद्धती देत नाहीत खालील उपाययोजना करून हे अंतर भरून काढता येईल प्रभावी मानव संसाधन धोरणे यामध्ये प्रभावी भरती स्पष्ट सेवा भूमिका योग्य कर्मचारी तंत्रज्ञानाची योग्यता सुनिश्चित करणे योग्य मूल्यमापन आणि भरपाई प्रणाली यांचा समावेश आहे ग्राहकाला त्याच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी पुरेसे सक्षमीकरण करणे परिस्थितीवर पुरेसे नियंत्रण करणे आणि ग्राहकांचे समाधान ठेवून उत्कृष्ट सांघिक कार्य करणे गरजेचे आहे योग्यरित्या सुशिक्षित ग्राहक यात ग्राहकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडणे आणि इतर ग्राहकांवर सकारात्मक परिणाम करणे समाविष्ट आहे सेवा मध्यस्थांशी चांगले संबंध यामध्ये एजंट फ्रँचायझी दलाल किरकोळ विक्रेता इत्यादी मध्यस्थांच्या भूमिकांवर स्पष्टता योग्य सक्षमीकरण आणि ग्राहकांना घेण्याची शिस्त लावणे समाविष्ट आहे आणि त्यांच्या म्हणजेच ग्राहकांच्या गरजा गंभीरपणे पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना समाधानी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि गुणवत्ता व सुसंगतता नियंत्रित करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली असणे गरजेचे आहे ज्याद्वारे मध्यस्थी ग्राहक आणि ब्रँडला सेवा देतील आणि चौथे पाऊल म्हणजे यशस्वीरित्या जुळणारी मागणी आणि पुरवठा होय म्हणून आपण या भागाबद्दल नंतर अधिक तपशीलावारपणे पाहूया परंतु सध्या हे सांगणे पुरेसे आहे की या जुळणीमध्ये पीक अव्हरच्या ग्राहकांना लिन अव्हरकडे वळवण्याची क्षमता असते आणि सेवा मानकांचे पालन करताना पीक अव्हरमध्ये ग्राहकांना सहजतेने हाताळण्याची आणि शिखरावर सेवा वितरीत करण्याची क्षमता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये असते तर सेवा कर्मचारी विशिष्टतेनुसार सेवा वितरीत करतात याची खात्री करण्यासाठी वरील घटक लक्षात घेणे गरजेचे आहे आपल्याकडे चौथे मोजमाप आहे प्रभावी मनुष्यबळ धोरणे म्हणजे काय तर ते म्हणजे कर्मचार्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले जाते त्यांनी ग्राहकांना योग्यरित्या सुशिक्षित केले आहे त्यामुळे ग्राहकांना देखील योग्यरित्या शिक्षित केले गेले आहे ज्यामुळे ते सेवांचे निरीक्षण करू शकतात किंवा ते सेवा घेऊ शकतात आणि सेवा वितरणासाठी सेवा तयार करणे व सेवा मध्यस्थांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे दलाल फ्रेंचाइजी किरकोळ विक्रेते एजंट इत्यादींशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे जेणेकरून ते सेवा वेळेत व डिझाईननुसार वितरीत करू शकतील आणि डिझाइनची पुष्टी करणे आणि शेवटी मागणी आणि पुरवठा यशस्वीरित्या जुळवणे गरजेचे आहे कारण सेवेची मागणी आणि पुरवठा सहसा पूर्ण होत नाही आता पीक अव्हर्स पाहूया तर पीक अव्हर्सला रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जास्त लोक असतात पण त्यावेळी सीटची संख्या कमी असते आणि जेव्हा पीक अव्हर्स नसते तेव्हा बऱ्याच जागा रिकाम्या असतात मुख्य टेबल रिकामे असतात पण सेवा देण्यासाठी तेथे काही कर्मचारी असतात म्हणूनच मागणी आणि पुरवठा यांचा यशस्वीरित्या मेळ घालणे महत्वाचे आहे तर हे 4 गुण आहेत ही 4 रणनीती अंतर कमी करण्यास मदत करू शकतात जे अनुरूपता अंतर आहे अंतर 4 पाहूया जे संप्रेषण अंतर आहे तर हे अंतर सेवेचे प्रत्यक्ष वितरण आणि सेवांची जाहिरात आणि जाहिरात करताना दिलेली आश्वासने आणि धारणा यांच्यातील फरकाबद्दल आहे म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण अशा प्रकारे सेवांमध्ये संप्रेषण करणार नाही किंवा जाहिरात करणार नाही की ज्यामुळे ग्राहकांच्या मनात सेवा प्राप्त होत असताना सेवेबद्दल कोणत्याही प्रकारची धारणा निर्माण होईल त्यांना एका विशिष्ट पद्धतीने सेवा समजते आणि सेवेची धारणा व आपण ग्राहकांना दिलेल्या सेवेबद्दलच्या प्रत्यक्ष संवादात काहीही फरक नाही त्यामुळे एकात्मिक विपणन संप्रेषण असणे गरजेचे आहे तर यात सेवा देण्याबाबतच्या सर्व संप्रेषणांमध्ये सुसंगतता राखणे कर्मचाऱ्यांना सेवेबद्दल योग्य विपणन आणि संप्रेषण करणे आणि सेवेची अचूक धारणेसाठी सेवा कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये योग्य संवाद सुनिश्चित करणे अशा सर्व घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे तर संवाद असा असावा की ग्राहकांना दिलेल्या सेवांच्या अनुभूतीशी तो संवाद जुळाला पाहिजे आता आश्वासन व वितरणाच्या बाबतीतील माहिती पाहूया ही खूप चांगली रणनीती आहे कारण आश्वासन कमी देणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने सेवा वितरित करणे हे कधीही चांगले असते कारण जेव्हा ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा प्राप्त होते तेव्हा त्यांना सेवेबद्दल अधिक आनंद होण्याची शक्यता असते आणि ग्राहकांना शेवटी हेच पुरेसे असते त्यामुळे कंपनीमध्ये आणि तिच्या सहकाऱ्यांमध्ये सेवांविषयी पुरेसे संवाद असणे आवश्यक आहे जेणेकरून सेवा देणाऱ्या कंपनीच्या विविध घटकांमध्ये ज्ञानाच्या अभावामुळे कोणतेही अंतर आणि गोंधळ निर्माण होणार नाही त्यामुळे सेवा पुरवणाऱ्या इतर पक्षांशी किंवा मध्यस्थाशी क्षैतिज संप्रेषण असणे गरजेचे आहे ज्यामुळे संवादातील गैरसमज कमी होतील व ग्राहकांना ज्याप्रकरच्या सेवेची गरज आहे अत्यंत त्याच प्रकारची सेवा त्यांना पुरवली जाईल आणि सेवा वितरणाच्या बाबतीत नेमके कोणते घटक आवश्यक आहे व ती सेवा कशी वितरित केली जावी या बाबत व्यवस्थापनाने माहिती समजून घेणे आवश्यक आहे मग आपण पाचवे अंतर पाहूया जे समाधानाच्या बाबतीत आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे हे समाधानाचे अंतर सर्वात महत्वाचे अंतर आहे ते पाहिले पाहिजे ग्राहकांपर्यंत सेवेला प्रत्यक्षात पोहोचवण्याची धारणा आणि वितरण कंपनीचे ग्राहकांसोबतच्या सवांदातून व जाहिरातीतून ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या सेवा बाबतच्या अपेक्षा या मधिल अंतर म्हणजे त्या सेवेचे समाधानाचे अंतर असते तर समाधानाचे अंतर हे ग्राहकांच्या अपेक्षा आणि समज यांच्यामध्ये असते आपण आधी चर्चा केलेले 4 थे अंतर कमी करून हे अंतर संपविता येते तर आपण आधी चर्चा केलेले हे सर्व 4 अंतर जर ते अंतर संपविले तर ते आपोआपच समाधानाचे अंतर संपवू शकेल 1982 मध्ये प्रोफेसर ख्रिश्चन ग्रोन्रोस यांनी लिहिले आहे की सेवेच्या गुणवत्ता 2 प्रकारच्या असू शकतात तर ही तांत्रिक गुणवत्ता आहे जी निकालाची गुणवत्ता आणि कार्यात्मक गुणवत्ता आहे व या सेवा कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने वितरित केल्या जातात याच्याशी संबंधित गुणवत्ता आहे म्हणून आपण सामान्यत तांत्रिक गुणवत्तेबद्दल चर्चा करत नाही कारण तांत्रिक गुणवत्ता ही वेगवेगळ्या सेवा अंतर्गत बदलत असते किंवा या सेवा उत्पादना अंतर्गत बदलत असते परंतु कार्यात्मक गुणवत्ता विविध प्रकारच्या सेवांवर समान राहते आणि आपण सेवांच्या कार्यात्मक गुणवत्तेवर चर्चा करणार आहोत तर कार्यात्मक सेवा गुणवत्तेचे काय परिमाण आहेत प्राध्यापक परशुरामन बेरी आणि जेठमल यांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारावर 1988 मध्ये कार्यात्मक सेवा गुणवत्तेचे 5 आयाम प्रगत केले आहे हे आयाम म्हणजे मूर्तता विश्वासार्हता आश्वासन प्रतिसादात्मकता सहानुभूती असे आहेत हे आपण विस्तृतपणे मांडले आहेत तर विश्वसनीयता म्हणजे वचन दिलेल्या सेवेला विश्वासाने आणि अचूकपणे करण्याची क्षमता होय उत्तरदायित्व म्हणजे ग्राहकांच्या गरजांचा अंदाज लावणे ग्राहकांना मदत करणे आणि उत्तम सेवा प्रदान करणे होय आश्वासन म्हणजे कर्मचाऱ्यांचे ज्ञान आणि त्यांची ग्राहकांसोबतची वागणूक तसेच ग्राहकांच्या मनातील विश्वास आणि आत्मविश्वास प्रेरित करण्याची त्यांची क्षमता होय सहानुभूती म्हणजे काळजी वैयक्तिक लक्ष जे ग्राहकांना पुरवले जाते आणि मूर्त सेवा म्हणजे भौतिक सुविधा पुरविणे उपकरणे पुरविणे मनुष्यबळ व संप्रेषण साहित्य पुरविणे होय तर आपण सेवेची गुणवत्ता कशी मोजू शकतो व्यवस्थापनात असे म्हटले आहे की जे काही तुम्हाला सुधारायचे आहे ते तुम्ही मोजू शकला पाहिजे जे काही तुम्हाला व्यवस्थापित करायचे आहे ते तुम्ही मोजू शकता तर सेवा गुणवत्तेच्या मोजमापामध्ये एक प्रश्नकर्ता देखील आहे जो सामाजिक सेवांमध्ये खूप लोकप्रिय आहे एखादी गोष्ट मोजण्यासाठी आपण ज्यांनी सेवा घेतली आहे किंवा ज्यांनी सेवेवर चर्चा केली आहे त्यांच्यासाठी एक प्रश्नावली किंवा यादी सूची किंवा वेळापत्रक यादी बनवू शकतो तर सेवा गुणवत्तेचे 5 आयामावर आपण चर्चा केली आहे जे सेवा गुणवत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 44 घटक SERVQUAL प्रश्नावलीचा भाग आहे प्रश्नावलीतील 22 घटक विशिष्ट सेवांविषयी ग्राहकांच्या अपेक्षा मोजण्यासाठी वापरल्या जातात आणि जरीही इतर लेखकांनी सेवा गुणवत्तेचे इतर परिमाण प्रगत केले असले तरीही सेवांच्या कामगिरीबद्दल ग्राहकांच्या धारणा मोजण्यासाठी आणखी 22 घटक वापरले जातात संशोधनाअंतर्गत विशिष्ट सेवांवर आधारित SERVQUAL आयाम मोठ्या प्रमाणावर अंतर्ज्ञानी आकर्षक म्हणून स्वीकारले गेले आहेत आणि सेवांची गुणवत्ता मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत तर बँक वेल किंवा हेल्थ वेल अशा अनेक प्रकारचे सेवा मापन साधने किंवा घटक येथे उपलब्ध आहेत त्यामुळे या प्रकारच्या सेवा गुणवत्ता मोजण्याचे साधन किंवा मेजरमेंट बॅटरी विकसित केले गेले आहेत आणि त्यावर विविध लेखकांनी चर्चा केली आहे तथापि हे सर्व पीबीझेडद्वारे सेवा गुणवत्ता प्रश्नावलीवर अवलंबून आहेत किंवा संबंधित आहेत जे परशुरामन बेरी आणि जेठमल यांनी 1988 मध्ये प्रगत केले आहेत त्यामुळे या सेवा गुणवत्ता प्रश्नावलीमध्ये 44 घटक आहेत सेवांच्या अपेक्षांसाठी 22 घटक आहेत आणि 22 घटक सेवेच्या आकलनासाठी आहेत आता माझ्या पुस्तकात काय प्रकाशित झाले आहे तर आपल्याकडे ही 22 घटकांची प्रश्नावली आहे तर या 44 घटकांच्या प्रश्नावलीला आपण 22 घटकांच्या प्रश्नावलीमध्ये रूपांतरित केली आहे जे सेवेच्या अपेक्षांच्या विरूद्ध सेवेच्या कामगिरीबद्दल ग्राहकांच्या धारणा मोजते तर ती प्रश्नावली पुढील स्लाइडमध्ये दिली आहे तर या स्लाइडमध्ये आपण पाहतो की ही 22 घटकांची प्रश्नावली आहे आणि याचे दिशानिर्देश म्हणजे खालील विधानाचा संच आहे जे XYZ कडून तुमच्या अपेक्षेच्या विरुद्ध XYZ च्या कामगिरीच्या धारणाशी संबंधित आहेत जेथे XYZ सेवा कंपनी XYZ कडून तुमच्या अपेक्षेच्या विरूद्ध आहे तर याचे हेतू काय आहे तर तो अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे याचा अर्थ असा आहे की या सेवेचे परिमाण हे कंपनीच्या सेवेकडून अपेक्षित असणाऱ्या वैशिष्ट्यापेक्षा खूप कमी आहेत किंवा ते अपेक्षेपेक्षा कमी आहेत तर सेवेच्या अपेक्षेच्या तुलनेत ही सेवेची कामगिरी आहे तर सेवांमध्ये 22 घटक आहेत तर तुम्ही येथे हे 1 22 घटक पाहू शकतात तर हे 22 घटक आहेत आणि सेवेच्या अपेक्षांच्या तुलनेत ही सेवांपासून अपेक्षित कामगिरी आहे म्हणून आपल्याकडे एक सेवा कंपनी म्हणून XYZ कंपनी आहे तर आपण पाहू शकतो की XYZ मध्ये अद्ययावत उपकरणे आहेत तर ही उपकरणे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत म्हणजेच त्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत की त्या अपेक्षेप्रमाणेच आहेत की त्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत किंवा त्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे हे आपणास पहावे लागेल त्यामुळे लोकांना सेवेच्या अपेक्षांच्या तुलनेत काय धारणा आहेत यावर अवलंबून या 5 पैकी कोणत्याही घटकांना चिन्हांकित करणे आवश्यक असेल तर आता आपण हे 2 घटक पाहूया तर पहिले घटक म्हणजे XYZ मध्ये अद्ययावत उपकरणे आहेत पुढील घटक म्हणजे XYZ च्या भौतिक सुविधा ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकतोत XYZ कंपनीचे कर्मचारी चांगले कपडे घालतात आणि ते व्यवस्थित दिसतात XYZ ज्या प्रकारच्या सुविधा देतातत्या सुविधा म्हणजे भौतिक सुविधा असतात त्यामुळे जांभळ्या रंगात असलेल्या या वस्तू सेवा गुणवत्तेचे मूर्त परिमाण मोजतात तर हे 4 थे घटक म्हणजे मूर्त परिमाण आहे पुढे आपण आयटम क्रमांक 5 वर जाऊया जेव्हा XYZ विशिष्ट वेळेपर्यंत काहीतरी करण्याचे आश्वासन देते तेव्हा ते तसे करते जेव्हा आपल्याला समस्या येतात तेव्हा XYZ आपणास सहानुभूती व आश्वासन देते XYZ विश्वसनीय आहे XYZ जेव्हा कोणतेही वचन देते तेव्हा ते तशा प्रकारच्या सेवासुद्धा देते म्हणून XYZ त्याचे रेकॉर्ड अचूक ठेवते तर हे 5 गुण सेवा गुणवत्तेच्या विश्वासार्हतेच्या परिमाणांशी संबंधित आहेत नंतर XYZ कंपनी ग्राहकांना सांगते की सेवा कधी तयार केल्या जातील तुम्हाला XYZ च्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित सेवा मिळते XYZ चे कर्मचारी नेहमी ग्राहकांना मदत करण्यास तयार असतात XYZ चे कर्मचारी ग्राहकांच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी खूप व्यस्त असतात तर सेवांच्या गुणवत्तेचा हा प्रतिसादात्मकता आयाम आहे 14 वा क्रमांक म्हणजे आपण XYZ च्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवू शकता XYZ कर्मचाऱ्यांसोबत आपण केलेले व्यवहार आपल्याला सुरक्षित वाटते XYZ चे कर्मचारी विनयशील आहेत कर्मचाऱ्यांना XYZ कडून त्यांचे काम चांगले करण्यासाठी पुरेसे समर्थन मिळते तर XYZ कडून सेवा गुणवत्तेचा हा आश्वासनचा भाग आहे आणि शेवटी XYZ आपल्यावर वैयक्तिक लक्ष देते त्याचे कर्मचारी आपल्यावर वैयक्तिक लक्ष देतात XYZ च्या कर्मचार्यांना माहित आहे की आपल्या गरजा काय आहेत ग्राहकांच्या हितामध्येच XYZ ला स्वतःचे हित वाटते XYZ चे कामकाजांचे तास हे त्यांच्या सर्व ग्राहकांना सोयीचे आहेत तर हे 5 घटक सेवा गुणवत्तेच्या सहानुभूती आयामशी संबंधित आहेत तर जशी की आपण अगोदर चर्चा केली आहे सेवा गुणवत्तेमध्ये विश्वासार्हता प्रतिसाद आश्वासन सहानुभूती आणि मूर्ततेचे हे आयाम खूप महत्वाचे आहेत तर या 5 परिमाणांपैकी प्रत्येक परिणाम हे यापैकी 4 ते 5 घटकांनी मोजले जातात आणि म्हणून हे 22 घटक अशा प्रकारचे 5 परिमाण मोजण्यास सक्षम आहेत आणि जेव्हा हे 22 घटक आपल्याला माहीत असतात तेव्हा ग्राहक या 22 घटकांना टिक मार्क करतो मग आपल्याला माहित असले पाहिजे की यापैकी कोणते घटक चांगल्या प्रकारे काम करत आहेत कोणते घटक अपेक्षेपेक्षा वाईट आहेत किंवा अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करत आहेत आणि कोणते घटक अपेक्षेपेक्षा चांगले करत आहेत ज्यामुळे ग्राहकांना त्या सेवांमुळे आनंद होऊ शकतो मग या प्रश्नावलीच्या मदतीने आपल्याला काय परिणाम मिळतो व त्यावर आपण कोणते निदान शोधू शकतो हे आपण पाहू शकतो तसेच आपल्याला यामध्ये काय वाढ करायची आहे व काय वाढ करायची नाहीये किंवा यामधील कोणते घटक चांगली कामगिरी करत आहेत हे आपण पाहू शकतोत आणि त्यानुसार आपण त्या सेवांमध्ये सुधारणा करू शकता आणि सेवा गुणवत्तेच्या घटक वापरून आपण सेवेची गुणवत्ता पुन्हा मोजू शकता आणि एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवशी सेवा देणाऱ्या कंपनीची मागणी कुठे आहे ते पाहू शकता त्यामुळे आपण आपल्या ग्राहकांना या प्रश्नावली चेक मार्क करण्याची विनंती करून कंपनीच्या या सेवामध्ये सुधारणा करू शकता आणि नंतर आपण पाहू शकता की कोणते घटक चांगली कामगिरी करत आहे आणि कोणते घटक ग्राहकांच्या अपेक्षांनुसार कामगिरी करत नाहीये आणि तुम्ही त्यात सुधारणा करू शकतात या सत्राला उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे खूप आभार मला आशा आहे की हे आपणास मदत करेल धन्यवाद